कॅश फ्लो स्टेटमेंटबद्दल आपण चर्चा करीत आहोत प्रत्येकाचे स्वागत आहे मला आशा आहे की आपण दिलेल्या नोट्स पूर्ण केल्या आणि आपण कॅश फ्लो स्टेटमेंट काय आहे हे समजले असेल कृपया आपल्या स्वत च्या कंपनी साठी कॅश फ्लो स्टेटमेंट पहा आज आपण कॅश फ्लो स्टेटमेन्टवर दुसरे प्रकरण करूया ज्यात निवेदनाच्या तयारीशी संबंधित विविध बाबींचा समावेश असेल त्याआधी थोडा सराव तुम्हाला आठवत असेल कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये तीन विभाग आहेत हे एक म्हणजे ऑपरेशन्समधून मिळालेले कॅश पैसे दुसरे म्हणजे गुंतवणूकीतील कॅश फ्लो आणि तिसरे म्हणजे वित्तपुरवठ्यावरील कॅश फ्लो पहिल्या भागात आपण रोजगाराच्या रोजच्या रोजच्या व्यवसायाच्या कामकाजाची मोजणी करतो आणि साधारणत अप्रत्यक्ष पद्धतीने केला जातो म्हणून आपण नफ्यासह प्रारंभ करतो नंतर नॉन कॅश आयटम किंवा नॉन ऑपरेटिंग आयटम परत जोडा आपण कपात कराव्या लागणार्या काही वस्तूंसाठी समायोजन करतो म्हणून थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की डेप्रिसिएशन जोडल पाहिजे किंवा तोटा किंवा व्याज खर्च यासारख्या वस्तू समाविष्ट केल्या पाहिजेत तर व्याज उत्पन्न किंवा गुंतवणूकींच्या विक्रीवरील नफा यासारख्या वस्तू कमी केल्या जातात हे आपल्याला ऑपरेशन्समधून निधी देते त्यानंतर आम्हाला कार्यरत भांडवलाच्या वस्तूंसाठी समायोजन देखील करावे लागेल आम्हाला आयकरासाठी समायोजन करणे आवश्यक आहे जे आपल्याला ऑपरेटिंग क्रियाकलापांमधून कॅश फ्लो देते पुढील सर्व गोष्टी अगदी सोप्या आहेत जे मालमत्तेची खरेदी किंवा विक्री किंवा प्राप्त व्याज यासारख्या दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकीशी संबंधित असतात आणि त्या गुंतवणूकीशी संबंधित असतात त्या सर्व गुंतवणूकीच्या मुख्य कार्याखाली दर्शविल्या जातात तिसरे म्हणजे कामकाजास अर्थ सहाय्य देणे ज्यात आपण त्या सर्व वस्तू व्यवसायाद्वारे निधी गोळा करण्याशी संबंधित किंवा समभाग जारी करणे किंवा डिबेंचर जारी करणे किंवा कर्ज घेणे आणि त्यास उलगडून दाखविणे या बाबी दाखविल्या जातात म्हणजे समभागांची पूर्तता किंवा डिबेंचरची पूर्तता किंवा कर्जाची परतफेड व्याज किंवा लाभांश तेथे दिले तर ही तीन शीर्षके आहेत त्यानंतर आपण तिघांची एकूण संख्या घेतो आणि त्या विशिष्ट कालावधीत कॅश वाढीसह किंवा घटण्याशी आपण जुळतो आपण यापूर्वीच एक प्रकरण केले आहे आता आपण दुसर्या प्रकरणात जाऊ तर आता या परीक्षणासह आपण दुसर्या घटनेची तयारी करीत आहोत जर तुम्ही या विशिष्ट घटनेचा प्रिंट आउट घेतला तर ते चांगले होईल जेणेकरून मी निराकरण करीत आहे म्हणूनच आपण त्यास सोडवू शकाल आता दिलेल्या आकडेवारी कडे लक्ष द्या आम्हाला 31 मार्च 2020 वर्षासाठी नफा आणि तोटा खाते देण्यात आले आहे तर गुंतवणूकीच्या विक्री वरील विक्रीचा नफा आणि सेवां मधून मिळणारा महसूल एकूण 98000 आहे आता यामधून साहित्याचा वापर उत्पादन खर्च वेतन अवमूल्यन सामान्य खर्च डिबेंचरच्या मुदतीत सूट कर अंतरिम लाभांश अशा कपात केल्या आहेत आणि आम्हाला नफा कायम ठेवला आहे जो 17600 आहे आम्हाला मार्च 2019 आणि 2020 च्या ताळेबंद दोन वर्षांचे आकडे देखील देण्यात आले आहेत तर आपण पुन्हा काही जबाबदाऱ्या आणि मालमत्तेच्या काही वस्तू पाहू शकता आता ही माहिती वापरुन तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करणे आवश्यक आहे तर मग आपण कसे जाऊ आपल्या सर्वांना हे माहित आहे की जर 2 वर्षांच्या दरम्यान ताळेबंदात बदल झाला असेल तर त्यास कॅश रकमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे तर आपण बॅलन्स शीट पासून सुरुवात करू या बॅलेन्स शीटची प्रत्येक वस्तू घेऊ आणि आपण काही क्षण घडला आहे असे आपल्याला वाटत असल्यास आपण ते ओघ किंवा बाहेर वाहणे तसेच ओ मी किंवा एफ म्हणून चिन्हांकित करू तर आपण शेअर भांडवलासह प्रारंभ करूया भांडवल आपण पाहू शकता की कोणताही क्षण नाही सामान्य राखीव नफ्यासाठी आणि तोटा खात्या साठी आता काहीच क्षण नाही आपण पाहतो की 8000 वरुन 25600 पर्यंत वाढ झाली आहे आता या बदलाचा कॅश फ्लो वर थोडासा प्रभाव पडण्याइतका थोडासा आहे आता हे कोणत्या प्रकारचे आयटम आहे मी सोडवतो तर सामान्यत याप्रमाणे दोन वर्षांच्या आकडेवारीत बदल आणि ओआयएफसारखे पाच स्तंभ बनवा आता रोकड चा फ्लो झाल्यास येथे बदल झाला आहे का होय आता आपण ते ओ मी किंवा एफ म्हणून चिन्हांकित करू इच्छितो आता आपल्या सर्वांना हे माहित आहे की नफा आणि तोटा खात्यात बदल हा वर्षाच्या कालावधीत जमा झालेल्या नफ्यामुळे झाला आहे आणि तो मुख्यतः ऑपरेटिंग संबंधित वस्तू आहे तर आपण ते ओ म्हणून चिन्हांकित केले आहे आता हे आपले कार्य करीत आहे याचा अर्थ असा नाही की रोकड फ्लो स्टेटमेंटमध्ये अचूक रक्कम जाईल परंतु आपण प्रत्येक बदल चिन्हांकित करणार आहोत आपण पी आणि एल वस्तूंकडे पाहू आणि नंतर दोन्हीचा विचार केल्यावर आपण कॅश फ्लो तयार करण्यासाठी जाऊ आता पुढील डिबेंचर आहे आपण डिबेंचर्स पाहू शकता की 10000 ते 27000 पर्यंत वाढ झाली आहे तर हे कोणत्या प्रकारचे आयटम आहे आपणास ठाऊक आहे की डिबेंचर फंड जमा करण्यासाठी आहे आणि 10000 वरून ती 27 झाली आहे तर 17000 वाढ म्हणजेच नवीन डिबेंचर्स जारी केली जातात तर आपण कोणत्या प्रकारची वस्तू मानू ओ किंवा मी किंवा एफ आयटमचा वित्तपुरवठा करणारी ही एफ प्रकारची सामग्री आहे पुढे एक लेनदार आहेत जमा खाते आपण 16 ते 10 पाहू शकता तर ही 6000 ची बाद होणे आहे आता हे कोणत्या प्रकारचे आयटम आहे हे ऑपरेटिंग गुंतवणूक किंवा वित्तपुरवठा आहे की वरीलपैकी काहीही नाही वास्तविक फक्त तीन विभागांमधे वरीलपैकी कोणतेही अस्तित्त्वात नाही परंतु ती गुंतवणूक नाही ती वित्तपुरवठा देखील नाही आणि ही एक गोष्ट आहे जी व्यवसायाच्या सामान्य क्रियाकलापांशी संबंधित आहे तर आपण हे ओ म्हणून चिन्हांकित करू खास करुन ते कार्यरत भांडवल आहे तर तुम्ही येथे 16 ते 10 पाहू शकता तर वजा 6 आणि मी हे सीए किंवा सीएल म्हणून चिन्हांकित केले आहे याचा अर्थ असा की हे मला माहित आहे की ही एक विद्यमान दायित्व आहे परंतु मी त्याला सीएसीएल म्हणून चिन्हांकित केले आहे कारण सध्याच्या मालमत्ता आणि जबाबदा ्यांसह हे काहीतरी करणे आहे प्रत्यक्षात आपण त्याचे उपचार कसे करावे ते पुढील कर दायित्वापेक्षा ते 7 वरून 12 पर्यंत गेले आहे तर 5000 आणि कर आकारणी ही एक ऑपरेटिंग आयटम आहे तर मी ते ओ म्हणून चिन्हांकित केले आहे आपण स्पष्ट आहात का तर ओ मी किंवा एफ किंवा सीएसीएल नियुक्त केलेल्या ताळेबंदातील प्रत्येक वस्तूसाठी हे जसे सीएसीएल हा ओ चा एक भाग आहे प्रत्यक्षात आता हे आम्हाला कॅश फ्लो तयार करण्यासाठी मदत करेल आम्हाला मालमत्तेवर जाऊया आता मालमत्तांमध्ये पुन्हा बदल होत आहेत तर तेथे कोणतेही बदलण्याचे उपकरण नाही ते 21 वरून 55600 पर्यंत वाढले आहे आता हे कोणत्या प्रकारचे वस्तू आहे हे एफ आहे का मला असे वाटते की उत्तर होय आहे आपण उपकरणां मध्ये गुंतवणूक केली आहे नवीन उपकरणे खरेदी केली गेली आहेत तर येथे बदल लिहा आणि त्या आयटमवर 34600 म्हणून चिन्हांकित करा I पुढील गुंतवणूक दीर्घकालीन आपण पाहू शकता गुंतवणूक 5000 वरून 3000 पर्यंत खाली आली आहे तर वजा २००० म्हणजे गुंतवणूक आहे अर्थात ही गुंतवणूक करणारी वस्तू आहे तर मी आयटमची श्रेणी स्वतंत्र देणेकरी आपण पहात असलेले सुंदर देणेकरी 15000 वरून 14300 वर गेले आहेत तर हे वजा 700 आहे कोणत्या प्रकारचे आयटम आहे आपणास माहित आहे की ही एक सध्याची मालमत्ता आहे तर त्याला सीएसीएल चिन्हांकित केले आहे पुढील बँक आहे बँक 5000 वरुन 6700 वर गेली आहे तर 1700 कोणत्या प्रकारची आयटम आहे ओ मी किंवा एफ मला वाटते की बर्याच जणांनी हे ओ म्हणून चिन्हांकित केले असते कारण ही एक सध्याची मालमत्ता आहे किंवा आपण त्यास सीएसीएल म्हणून चिन्हांकित करू शकता परंतु प्रत्यक्षात सावधगिरी बाळगली जात नाही कारण बँक शिल्लक हा आपल्या कॅश रकमेचा एक भाग आहे तर आपण कॅश फ्लो स्टेटमेंट करीत आहोत की कॅश रकमेमध्ये कोणताही बदल कॅश फ्लोात दर्शविला जाऊ नये आपण पैसे परत करण्याच्या स्टेटमेन्टच्या शेवटच्या भागात तोडगा म्हणून घेऊ म्हणून मी जे केले ते सोयीसाठी केले आहे आपण येथे पाहू शकता की भांडवली देणेकरीांना सीएसीएल चिन्हांकित केलेले आहे आणि बँक सी म्हणून चिन्हांकित केलेले आहे सी म्हणजे रोकड तर ही रोकड आहे आणि नगदी समकक्ष वस्तू ज्यामध्ये कोणताही बदल नाही मला आशा आहे की आपण पुन्हा पत्रकाच्या दायित्वांच्या ताळेबंदात घेऊन जात आहात त्या सर्व गोष्टींकडे पहा जे तुम्हाला साधारणपणे लक्षात येईल की उत्तरदायित्वाच्या बाजूला एफ प्रकारची वस्तू किंवा ओ प्रकारची वस्तू आहेत आणि सामान्यत मालमत्तांमध्ये मी प्रकारच्या वस्तू असतील कारण तेथे निश्चित मालमत्ता किंवा गुंतवणूकीसारख्या गुंतवणूक असतील आणि तेथे ओ प्रकारची वस्तू किंवा सीएसीएल प्रकारची वस्तू आपल्याला मिळत आहेत का आता आपण नफा किंवा तोटा खात्यामधून पी आणि एल वर परत जाऊ या आणि त्या वस्तूंवर नजर टाकू ज्याचा रोकड फ्लोावर परिणाम होईल तर समजा विक्री 90000 आहे का याचा कॅश फ्लोावर परिणाम होईल तर आपण 90000 प्राप्त केले आहे की हे मी किंवा एफ प्रकार प्राप्त आहे पुन्हा तुमच्यापैकी बर्याच जणांनी त्याला ओ म्हणून चिन्हांकित केले असेल परंतु हे योग्य उत्तर नाही हे लक्षात ठेवा मग ते कोणत्या प्रकारचे आयटम आहे हे मी किंवा च उत्तर आहे नाही कारण ते एक दररोजची आयटम आहे आणि अप्रत्यक्ष पद्धतीने आपण ऑपरेशन्सशी संबंधित सामान्य वस्तू दर्शवित नाही मी तुम्हाला प्रत्यक्ष गणनाकडे घेऊन जाईन म्हणूनच मी हे स्वरूप तयार केले आहे प्रथम विक्री ही अतिशय अवघड वस्तू आहे कारण बर्याचदा लोकांना असे वाटते की विक्री म्हणजे रोकड लक्षात घेतली गेली आहे आपण थेट पध्दतीचा अवलंब करीत नाही तर आपण प्रारंभिक बिंदू म्हणून नफा आणि तोटा घेऊ आणि केवळ आपण तीन श्रेणींच्या वस्तू चिन्हांकित करू नॉन कॅश असणारी डेप्रिसिएशन यासारख्या वस्तू गुंतवणूकीच्या विक्री वरील नफ्यासारख्या वस्तू ज्याचे कामकाज काही चालत नाही ते नॉन ऑपरेटिंग आयटम आहे आणि सीएसीएल प्रकारच्या वस्तू तुम्ही मला मिळवत आहात म्हणून विक्रीत आय लिहिलेली पहिली वस्तू विक्रीमध्ये कोणतेही समायोजन नाही पुढील गुंतवणूकीच्या विक्रीवर नफा म्हणजे 2000 आहे आपणा सर्वांना माहित आहे की गुंतवणूकीच्या विक्रीवर हा नफा असल्याने हा गुंतवणूकीचा फ्लोआहे म्हणूनच मी ते चिन्हांकित केले आहे कारण त्याचा परिणाम ऑपरेटिंग फ्लोवरही पडेल कारण आपण पी आणि एल खात्यात आधीच विचार केला आहे आपण आधीच तो नफ्यात समाविष्ट केला आहे तर आम्हाला ते नफ्यापासून कमी करावे लागेल म्हणूनच तो आय आणि ओ दोन्ही म्हणून चिन्हांकित आहे लक्षात ठेवा शिल्लक पत्रकाच्या आयटमवर फक्त एक प्रभाव पडतो पी आणि एल आयटमवर दोन परिणाम होतील कारण बॅलन्स शीट आधीच संतुलित पी आणि एल आहे कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये खाती बाहेरून येत आहेत तर त्यांचा कॅश फ्लो वर दोन परिणाम होईल तर त्यांना 2 म्हणून चिन्हांकित केले आहे एकतर याचा कोणताही समायोजन एडजस्टमेंट होणार नाही किंवा त्याचा दोन परिणाम होईल तर आय आणि ओ मध्ये आय हे अधिक आहे अधिक म्हणजे रोकड येत आहे आणि ओ मध्ये हे वजा आहे आमच्या समजूतदारपणासाठी ही फक्त एक कार्यरत चिठ्ठी आहे परंतु यामुळे आमची रोकड वाहून नेणे सोपे होईल काय पुढे सेवांमधील कमाई म्हणजे आपल्याला माहित आहे की कोणताही महसूल मिळविणे दिवसाआड वस्तू सारखे असते जसे विक्रीची विक्री म्हणजे वस्तूंच्या विक्री तून त्यांनी कदाचित काही सेवा देखील प्रदान केल्या असतील ज्यासाठी त्यांनी 6000 कमावले आहेत ही कॅश फ्लोवस्तू नाही म्हणून मी त्यास कोणतेही समायोजन ठीक नाही म्हणून चिन्हांकित केले आहे चला पुढच्याकडे जाऊ तर आता 40000 मटेरियलचा वापरः आम्हाला OIF कोठे पाहिजे मी तुम्हाला सर्व आयटम चिन्हांकित करण्याची विनंती करेन उत्पादन वेतन अवमूल्यन सामान्य खर्च आणि याप्रमाणे आपण आपला विचार करण्यास सक्षम आहात जरी ते चुकल्यास काहीही हरकत नाही म्हणून चिन्हांकित करा आणि मग आपण पुढच्या टप्प्यावर जाऊ आपल्याला जे वाटेल तेच चिन्हांकित करू तर कच्च्या मालाच्या मालाचा वापर ओ आयटमप्रमाणे होईल कदाचित तुमच्यापैकी काहींनी चूक केली असेल तर ती ओ आयटम नाही ही समायोजित वस्तू नाही तर त्याकडे दुर्लक्ष करा किंवा त्यास डॅश ठेवा किंवा समायोजन लिहू नका मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च पुन्हा त्याच गोष्टी म्हणजे सामान्य वस्तू म्हणजे दररोजची वस्तू तर कोणतेही समायोजन नाही वेतन नाही समायोजन डेप्रिसिएशन पुन्हा नाही समायोजन कारण ही एक नॉन कॅश आयटम आहे जरी ती पी आणि पासून कमी केली गेली आहे परंतु यात कोणत्याही कॅश बहिष्काराचा समावेश नाही म्हणून आपण हे ओ म्हणून चिन्हांकित करू त्याचा काहीसा उपकरणे किंवा यंत्र खात्यावरही परिणाम होईल तर ऑपरेटिंग फ्लोसमध्ये असलेल्या ओ मध्ये ते जोडले जाईल म्हणून मी याला प्लस म्हणून चिन्हांकित केले आहे आणि मी जे यंत्रात आहे ते आपण वजा म्हणून चिन्हांकित करू तर डेप्रिसिएशन ओआय प्लस आणि वजा मिळणे हे सर्व कॅश रकमेच्या वस्तूंसाठी सत्य असेल आणि त्या कॅश फ्लो स्टेटमेंटात जोडल्या जातील सामान्य खर्च कोणतेही समायोजन डिबेंचरच्या मुदतीत सूट मिळण्यामध्ये कॅश फ्लो समाविष्ट होईल का अप्रत्यक्ष होय कारण जेव्हा आपण डिबेंचर्स जारी करतो तेव्हा आम्हाला कॅश रक्कम मिळायला हवी होती परंतु सवलतीच्या प्रमाणात आपण त्याचे एफ प्रकारची कॅश रक्कम मिळवणार नाही तर ऑपरेटिंग फ्लोावरही त्याचा परिणाम होईल कारण ती आमच्या खर्चापैकी एक आहे परंतु ती करते कोणत्याही कॅश ओके गुंतवू नका तर मी ते मिळण्यासारखे म्हणून चिन्हांकित केले आहे ऑपरेशन्समध्ये त्याचे प्लस आणि एफ मध्ये वजा होईल कर 6000 मला असे वाटते की तुमच्या तील बहुतेकांना हे योग्य वाटले जाते की हे ओ प्रकार आहे परंतु या 6000 चा अर्थ असा नाही की तो कर भरला जातो वर्षासाठी हा जास्त कर आकारला जातो तुम्हाला शिल्लक पाहावे लागेल पत्रक आयटम आणि नंतर शेवटी किती कर भरावा लागेल ते ठरवा तर आत्ताच मी त्याला ओ म्हणून चिन्हांकित केले आहे कारण ते दोन वेळा ऑपरेटिंग फ्लोमध्ये येईल आणि त्यास प्लस आणि वजा चिन्हांकित करेल कारण हे पुन्हा दोन वेळा येते त्यानंतर आपण निश्चित रक्कम निश्चित करू अंतरिम लाभांश तुम्हाला आठवते काय अंतरिम लाभांश म्हणजे काय लाभांश भागधारकांना देय असलेल्या नफ्याच्या भागाचे प्रतिनिधित्व करते वर्षाकाठी भरल्यास ते अंतरिम लाभांश असे म्हणतात आता अंतरिम लाभांश हा एफ प्रकारचा एक आयटम आहे जो वित्तपुरवठा आहे परंतु त्याचा परिणाम ओ वर होईल कारण तो मुळ पी आणि एलद्वारे आहे म्हणून मी त्याला एफओ वजा व अधिक चिन्हांकित केले आहे वजा कारण हे वित्तपुरवठ्यात एक ओघ आहे आणि आपण ते ओ मध्ये जोडतो म्हणून मी हे लिहिले आहे की प्लस लास्ट आयटम नफा पुन्हा कायम ठेवला जाईल तो ओ आहे कारण तो दररोजच्या क्रियाकलापांत येतो आणि आपण त्यास अधिक म्हणून चिन्हांकित करू जर तुम्हाला आठवत असेल तर लिखित नफ्याचा दुसरा परिणाम ताळेबंदात आहे म्हणून आता आपण पी आणि एल च्या सर्व आयटम चिन्हांकित केल्या आहेत आपण बॅलन्स शीटच्या सर्व वस्तूही चिन्हांकित केल्या आहेत मला आशा आहे की आपण या सर्व गोष्टी योग्य रित्या समजून घेणे आपल्यासाठी समजले असेल एकदा हे स्पष्ट झाले की कॅश फ्लोस्टेटमेन्ट बनविणे खरोखर सोपे आहे तुम्हाला सर्व वस्तू मिळत आहेत का मी तुम्हाला खूप सराव करण्याची विनंती करेन कोणत्याही कंपनी साठी 2 वर्षांची ताळेबंद घ्या कॅश फ्लो स्टेटमेंटची गणना करा आणि त्यांच्या वास्तविक कॅश फ्लोस्टेटमेंटसह ठीक तपासा तर आता उत्तर पहा वास्तविक उत्तर अगदी सोपे आहे जर आपल्याला खरोखरच या सर्व गोष्टी समजल्या असतील तर आपण अंतिम उत्तर सहजपणे लिहू शकता आता हे अंतिम शॉर्ट मध्ये तुमच्या समोर आहे परंतु मी आपणास विनंती करतो की आपण ते योग्य रित्या सोडवा आता मी प्रत्येक आयटमचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेन की आपणास हे माहित आहे की तेथे एक विशिष्ट स्वरूप आहे तर आपण आपणास या वस्तू कोठून मिळाल्या पासून 17600 कायम राखलेल्या कमाई पासून प्रारंभ करीत आहोत वास्तविक ते 2 स्त्रोतांकडून आलेः प्रथम ते पी व एल मध्ये दिले गेले याचा मलाही ताळेबंदावर काही परिणाम झाला कारण ताळेबंद आपण पी आणि एलची शिल्लक हस्तांतरित केली आहे जी 17600 ची वाढ आहे जी केवळ एक आयटम आहे परंतु ती दोन ठिकाणी येते तर येथे कमाई राखून ठेवा की ती एक फ्लोआहे की नाही हे तुम्ही फ्लोात असल्यास कंसात लिहावे म्हणजे एक सकारात्मक व्यक्ती तर अंतरिम लाभांश भरण्यासाठी त्यापैकी 17600 उत्पन्न राखले आता आपणास माहित आहे की आपण एफ आणि ओ म्हणून अंतरिम लाभांश 5000 लिहिला होता म्हणून ही वित्तपुरवठा करणारी वस्तू आहे जी आपण पी आणि एलच्या मोजणीसाठी जोडणार आहोत तर लक्षात ठेवा की ही देय दिलेली आहे ती प्रत्यक्षात एक बहिर्गमन आहे परंतु मध्ये पी आणि एल आपण हे जोडतो कारण आत्ता आपण त्याचा बहिर्वाह म्हणून दर्शवित नाही आपण त्याचा उपयोग नफ्याच्या मोजणीसाठी करत आहोत तर 17600 अधिक 5000 मला कर नंतर एनपीएटी किंवा निव्वळ नफा मिळतो जो कर 22600 नंतर कर प्रदान केला जातो पी आणि एल मध्ये पहा आम्हाला 6000 ओ आले ज्याचा पहिला परिणाम हा कर नफ्यातून कमी करण्यात आला आणि तोटा खात्यातून आपण तो परत जोडू आपण ही वस्तू पुन्हा घेणार आहोत पण नंतर आपण त्याकडे पाहू आता फक्त कर परत जोडा आपण करापूर्वी निव्वळ नफा मिळेल जो 286०० आहे कृपया माझ्याशी सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हालाही सराव मिळेल पुढे पी आणि एल मध्ये आपल्याला माहित असलेले अवमूल्यन आहे आपण 5000 ओ प्लस ची आयटम जोडतो तर आपण हा एक रोकड नसलेला खर्च आहे म्हणून आपण पी आणि एल मध्ये डिबेंचरच्या मुदतीत आयटम सूट मिळाल्या प्रमाणे 5000 परत जोडू आपण कोणत्याही परिस्थितीत हे 3000 ओ मध्ये जोडले जाऊ शकते म्हणून डिबेंचरच्या मुदतीत सवलत जोडली जाईल आपण आत्ता पाहत असलेल्या ऑपरेटिंग क्रियाकलापांशी संबंधित प्रभावावर नंतर दिसणारा हा दुसरा प्रभाव फक्त एक परिणाम पहा यानंतर गुंतवणूकींच्या विक्रीवर नफा मिळतो जर आपल्याला पी आणि एल मध्ये आठवत असेल तर आपण आता नफा मोजण्यासाठी हे 2000 जोडले होते आपण ते उलट करणार आहोत तर आपण 2000 कमी करू कारण हे एक नकारात्मक आकृती आहे जे आपण कंसात लिहू आपल्याला मिळत आहे काय तर एनपीबीटी 28600 जोडा 5000 जोडा 3000 वजा 2000 तर आपल्याला 34600 मिळत आहेत ज्यास ऑपरेशन्समधून निधी म्हणतात हे आपण आमच्या ऑपरेशन मधून किंवा आमच्या सामान्य व्यवसायामधून मिळवलेला पैसा आहे म्हणूनच आपण नफ्यासह सुरुवात केली आहे आपण ऑपरेटिंग नसलेल्या प्रकारच्या वस्तू काढून टाकल्या आहेत ज्या अद्याप ऑपरेटिंग कार्यात दर्शविल्या जाणार्या वस्तू नाहीत तुम्हाला आठवते का आपण सीए किंवा सीएलशी संबंधित असलेल्या किंवा कार्यशील भांडवलाशी संबंधित असलेल्या गोष्टी त्यांच्यावर अद्याप उपचार करणे बाकी आहे तर आपण ऑपरेशन्समधून फंडसह प्रारंभ करतो मग देणेकरी आणि लेनदारांसाठी समायोजन करू फक्त दोन एडजस्टमेंट केल्या आहेत तर त्याकडे लक्ष देण्यासाठी बॅलन्स शीट वर जाऊ तर आपणास माहित आहे की उत्तरदायित्वांमध्ये एक आयटम लेनदार होते 16000 वरून ते 10000 वजा 6000 पर्यंत कमी झाले आहे तर मी आशा करतो की आपण हे समजून घेतले की आपण 6000 मिळवून दिले म्हणूनच लेनदारांची शिल्लक कमी झाली आहे आपण कॅश फ्लोातून हे वजा 6000 कमी केल्यापासून कमी करणार आहोत पण देणेकरीांसाठी ते अगदी उलट आहे खाली गेलेल्या मालमत्तेत देणेकरी आता खाली जात आहेत म्हणजेच त्यांनी आमच्याकडे ज्या ग्राहकांनी पैसे दिले आहेत त्यांच्याशी ही शिल्लक आहे आम्हाला जास्त पैसे मिळाले त्यामुळे त्यांचे शिल्लक कमी झाले आहे तर हे वजा 7000 मिळणार्या कॅश फ्लोातील स्टेटमेन्टमध्ये अधिक असेल मला माहित आहे की त्याची थोडीशी अवघड गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की हे देणेकरी आणि सावकारांच्या अगदी उलट असेल सावकारापोटी देणेकरीासाठी ते वजा 6 होते तर आकडेवारी वजा होते आपण त्याचे रुपांतर करू किंवा आपण हे अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता की सध्याच्या दायित्वामध्ये जे काही हालचाली होते त्या पैशाच्या कॅश रकमेसाठी असतील तर सध्याचे दायित्व कमी झाले तर कॅश रक्कम देखील खाली गेली परंतु कर्ज देणाऱ्यासाठी जी सध्याची मालमत्ता आहे ती रोकडशी स्पर्धा करते तर देणेकरी खाली गेले आहेत रोकड ठीक आहे तर ते एक अधिक 700 आहे तर या टप्प्यावर आपल्याला 29300 च्या ऑपरेशन मधून पैसे मिळतात आपण येथे थांबू पुढील सत्रात आपण हेच असाईनमेंट किंवा समान केस सुरू ठेवू